परत स्वागत आहे हे मॉड्यूल व्याख्यान ऑपरेशनल अम्प्लिफायरला इंटिग्रेटर आणि डिफरेंशिएटर म्हणून समजून घेण्यावर आहे इंटिग्रेटरचा अर्थ असा आहे की तो एकामध्ये बर्याच गोष्टी एकत्रित करेल डिफरेंशिएटर अनेक तुकड्यांमध्ये फरक करेल इंटिग्रेटर म्हणून ऑपरेशनल अम्प्लीफायर कसे वापरावे इंटिग्रेटरचे सूत्र काय आहे आपण इंटिग्रेटरचे सूत्र कसे काढू शकतो आपण हे इंटिग्रेटर आणि डिफरेंशिएटर कसे मिळवू शकतो हे आपण त्वरीत पाहू आणि नंतर आपण अनेक प्रयोग करू आणि जेव्हा आपण भिन्न इनपुट सिग्नल लागू करतो तेव्हा त्या इनपुट सिग्नलशी संबंधित आउटपुट सिग्नल काय आहेत ते पाहू आणि तुम्हाला दिसेल की जर तुम्हाला तुमची साइन वेव्ह स्क्वेअर वेव्हमध्ये किंवा आयत वेव्हमध्ये किंवा त्रिकोण वेव्हला साइन वेव्हमध्ये किंवा साइन वेव्हला ट्रँगल वेव्हमध्ये आणि सिग्नलचे इतर बरेच बदल करायचे असतील तर तुम्ही हे विशिष्ट सर्किट्स वापरून सिग्नल बदलू शकता प्रथम इंटिग्रेटर म्हणजे काय ते पाहू

आम्ही पाहिले की तेथे एक फीडबॅक रेझिस्टर Rf आहे आता जर तुम्ही या Rf ला कॅपेसिटरने बदलले तर ते तुमचे इंटिग्रेटर होईल

फीडबॅक रेझिस्टन्सला कॅपेसिटरने बदलून आम्हाला संपूर्ण ऑपरेशनल अॅम्प्लिफायर फीडबॅकमध्ये RC नेटवर्क जोडलेले मिळेल ऑपरेशनल अॅम्प्लिफायर सर्किटचा दुसरा प्रकार तयार करणार्या मार्गला Op Amp इंटिग्रेटर म्हणतात तर जर तुम्ही Rf ला C ने बदलले तर ते इंटिग्रेटर होईल ते कसे ते पाहू

आता ही एक आदर्श परिस्थिती आहे जिथे तुम्ही कॅपेसिटर सी लावाल आणि तुमच्याकडे रेझिस्टर Rin असेल आणि तुम्हाला सर्वकाही व्यवस्थित काम करताना दिसेल परंतु वास्तवात जेव्हा तुम्ही ऑपरेशनल अॅम्प्लिफायरला इंटिग्रेटर म्हणून वापरता तेव्हा तुम्हाला आदर्श परिस्थिती आढळणार नाही म्हणजे त्या विशिष्ट परिस्थितीत आदर्श नसलेल्या ऑपरेशनल अॅम्प्लिफायरसाठी इनपुट ऑफसेट व्होल्टेज 0 नाही आहे आम्ही इनपुट ऑफसेट व्होल्टेज पाहिले आहे तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय आदर्श Op Amp साठी इनपुट ऑफसेट व्होल्टेज 0 असावा का व्यावहारिक Op Amp मध्ये आपण पाहू की इनपुट ऑफसेट व्होल्टेज 0 नाही इनपुट काहीही असो आमचे व्होल्टेज देखील एकत्रित होते परिणामी आउटपुट व्होल्टेज वाहून जाऊ लागते ड्रिफ्ट सुरू होताच विद्युत् प्रवाह दुरुस्त करण्यासाठी आम्हाला प्रति प्रतिरोधक Rf जोडावे लागले हे सर्किट बनवले किंवा खूप कमी फ्रिक्वेंसी सिग्नल पुन्हा मर्यादित करण्याचा फायदा देतो आणि तेच आम्ही येथे आकृती क्रमांक 5 मध्ये दाखवले आहे तर आपण काय चर्चा करत आहोत ते पुन्हा एकदा पाहूया इंटिग्रेटरच्या बाबतीत फीडबॅकमध्ये फक्त कॅपेसिटर आहे आणि इनपुटवर एक रेझिस्टर आहे परंतु जर Op Amp आदर्श असेल तर इंटिग्रेटरला फक्त 1 R आणि 1 C ची आवश्यकता असेल परंतु प्रत्यक्षात Op Amp आदर्श Op Amp नसते आणि ते आदर्श Op Amp नसल्यास आउटपुट किंवा इनपुट ऑफसेट व्होल्टेज 0 च्या बरोबरीचे नसते जेव्हा ते 0 च्या बरोबरीचे नसते तेव्हा तुमचे आउटपुट व्होल्टेज वाहू लागते म्हणून जेव्हा आउटपुट व्होल्टेज वाहू लागते तेव्हा आम्ही फीडबॅक प्रतिरोध जोडून हा ड्रिफ्ट दुरुस्तकरू शकतो किंवा कॅपेसिटरमध्ये रेझिस्टर Rf जोडून ते मदत करेल किंवा ते खूप कमीवारंवारता सिग्नल असेल हे सुस्पष्टता प्राप्त करण्यास मदत करते आणि अशा प्रकारे ड्रिफ्ट कमी करण्यात मदत करेल हे इंटिग्रेटर म्हणून वापरलेला एक व्यावहारिक ऑपरेशनल अॅम्प्लीफायर केस आहे तर हे लक्षात ठेवा लक्षात ठेवा हे प्रयोगात वापरले जाईल आम्ही इंटिग्रेटरसाठी काय चर्चा केली आहे आता पुढच्याकडे जाऊया तुम्हाला डिफरेंशिएटरची आकृती दिसते आकृती 6 जवळून पहा सर्किटच्या दृष्टीने इंटिग्रेटर आणि डिफरेंशिएटमध्ये काय फरक आहे Rin ची जागा C ने घेतली आहे इंटिग्रेटरच्या बाबतीत आम्ही Rf C ने बदलला आहे डिफरेंशिएटरच्या बाबतीत आपण Rin चे C ने रूपांतर केले आहे इनपुट सिग्नल इंटिग्रेटरमधील कॅपेसिटरकडे जातो ड्रिफ्ट कमी करण्यासाठी फीडबॅक रेझिस्टर कॅपेसिटरने बदलले आहे या प्रकरणात आम्ही कॅपेसिटरच्या ओलांडून फीडबॅक रेझिस्टर वापरतो

डिफरेंशिएटरमध्ये कॅपेसिटर आणि रेझिस्टरची स्थिती आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे उलट केली जाते आता Op Amp सर्किट भिन्नतेचे गणितीय ऑपरेशन करते आता तुम्ही आकृती क्रमांक 6 पाहिल्यास हे विशिष्ट सर्किट व्होल्टेज आउटपुट तयार करते जे वेळेच्या संदर्भात इनपुट व्होल्टेजच्या बदलाच्या दराशी थेट प्रमाणात असते आउटपुट व्होल्टेज वेळेच्या संदर्भात बदलाच्या इनपुट व्होल्टेज दराशी थेट प्रमाणात आहे येथे डिफरेंशिएटर अॅम्प्लिफायर तयार करण्यासाठी आम्ही PSpice चा वापर केला आहे आम्ही व्होल्टेज लागू केले आहे आणि ते इनपुट व्होल्टेजशी संबंधित आहे आम्ही आउटपुट सिग्नल मोजले आहे आम्ही ब्रेडबोर्डवर असाच प्रयोग करू जेणेकरून इनपुटच्या संदर्भात आउटपुट सिग्नल कसे बदलतात हे तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही डिफरेंशिएटरची केस घेता आणि स्क्वेअर वेव्ह लागू करता तेव्हा तुम्हाला स्पाइक्स दिसू शकतात जर तुम्ही त्रिकोणी वेव्ह लावाल तर तुम्ही आयताकृती लाट पाहू शकता तुम्ही साइन वेव्ह लावल्यास तुम्हाला कोसाइन वेव्ह दिसेल याचा अर्थ असा की तुम्ही डिफरेंशिएटरचा वापर सिग्नल कन्व्हर्टर म्हणून करू शकता तर सिद्धांताकडे प्रायोगिक दृष्टिकोन समजून घेण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे

म्हणून जर मी डिफरेंशिएटर आणि इंटिग्रेटरची तुलना केली तर जर मी इनपुट लागू केले जे या विशिष्ट पद्धतीने आहे माझे आउटपुट हे त्रिकोणीय लहरी आहे जर मी आयत लहरी इनपुट केले तर मी एक त्रिकोणी लहर बनवू शकतो जर त्रिकोण तरंग असेल तर मी एक चौरस तरंग बनवू शकतो मी ते दुसर्या सिग्नलमध्ये रूपांतरित करू शकतो त्याच प्रकारे साइन वेव्ह मी इंटिग्रेटरसह कोसाइन वेव्हफॉर्म देखील मिळवू शकतो Op Amp संपृक्तता व्होल्टेज 12V आहे प्रत्येक वेळी बायस सिग्नल दाखवणे बंधनकारक नाही प्रतिकार R 10 किलो ओहम आहे C 0 01 मिली फॅराड आहे जर t 0 वर आम्ही 7 4 व्होल्टचा व्होल्टेज लागू करतो तर आम्ही आउटपुट व्होल्टेजचे मूल्य T 200 मायक्रोसेकंदांवर ठरवतो तर आपण उत्तर कसे शोधू शकता किंवा का t उपाय शोधू शकतो तर आता आम्हाला आधीच माहित आहे जर तुम्हाला सर्किट बरोबर दिसत असेल तर आम्हाला काय माहित आहे ते आम्हाला माहित आहे आता प्रत्यक्षात इंटिग्रेटरचा प्रयोग करू तर आपण पाहिले आहे की प्रॅक्टिकल Op Amps वरील वास्तविक इंटिग्रेटरमध्ये आपल्याला ड्रिफ्ट काढण्यासाठी Rf चा वापर करावा लागतो कारण आपण Rf वापरत नसल्यास आपल्याला आउटपुट व्होल्टेज मध्ये ड्रिफ्ट दिसेलहा प्रवाह काढून टाकण्यासाठी Rf मदत करेल तर प्रथम आकृती 8 मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किट कनेक्ट करा आपण या विशिष्ट फॉरमॅटमध्ये सर्किट कनेक्ट करू Vin ला स्क्वेअर वेव्ह म्हणून लावा तर तुम्ही स्क्वेअर वेव्ह बनवू शकता जेव्हा आम्हाला समजते की जर हे 0 असेल तर हा तुमचा टाईम t आहे आणि हा तुमचा शिखर आहे किंवा तुम्ही V0 लिहाल आऊटपुट व्होल्टेजचे निरीक्षण करण्यासाठी आम्हाला इनपुटवर स्क्वेअर वेव्ह 1 व्होल्ट 5 किलोहर्ट्झ लागू करावे लागेल आणि आम्हाला आउटपुट वेव्हफॉर्मच्या आकारावर टिप्पणी करायची होती याचा अर्थ प्रथम आहे Vo काय आहे आणि दुसरे म्हणजे आउटपुटचा आकार काय आहे याचा अर्थ जर मी स्क्वेअर वेव्ह लागू केले तर या विशिष्ट प्रयोगात माझे आउटपुट सिग्नल काय असेल आम्हाला ते करावे लागेल तर आपण पुन्हा सर्किट कनेक्ट करू आणि ते कसे दिसते ते आता ब्रेडबोर्डवर पाहू जेव्हा आपण 1 व्होल्ट पीक टू पीक 5 किलो हर्ट्झ फ्रिक्वेन्सी चा Vin लावतो तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारचे आउटपुट व्होल्टेज मिळेल हे इंटिग्रेटर आहे आम्ही प्रथम इंटिग्रेटरकडे पाहत आहोत ज्यामध्ये तुम्ही दोन रेझिस्टर पाहू शकता तेथे एक कॅपेसिटर आणि रेझिस्टर Rf आहे आणि नंतर एक इनपुट रेझिस्टर Rin आहे आणि एक फीडबॅक रेझिस्टर आहे जो फीडबॅक कॅपेसिटर Cf शी जोडलेला आहे जो रेझिस्टर Rf सह ओलांडून आहे आता आपण इनपुटवर स्क्वेअर वेव्ह लागू करत आहोत तर 1 व्होल्ट 5 किलो हर्ट्झ सिग्नल टाकून आउटपुटवर Vo व्होल्टेज मोजायचे आहे तर फंक्शन जनरेटर पाहू या तर फंक्शन जनरेटर पाहू आणि तो प्रशिक्षक काय इनपुट टाकत आहे ते ताबडतोब बघू

जर तुम्ही पाहिले तर त्याने प्रशिक्षक द्वारे 5 किलोहर्ट्झची स्क्वेअर वेव्ह इनपुट दिली आहे 5KHz वर पीक टू पीक व्होल्टेज 5 व्होल्ट आहे तर हे लागू केल्यावर आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय हे ऑसिलोस्कोपवर आउटपुट व्होल्टेज पाहिल्यानंतर समजते आणि जर तुम्ही झूम आउट केले तर आउटपुट व्होल्टेज 2 40 व्होल्ट आणि इनपुट व्होल्टेज 5 4 व्होल्ट आहे तर आणि मी आउटपुटवर जे पाहतो ते मला त्रिकोणी लहर दिसते म्हणून स्क्वेअर वेव्ह लागू केल्यानंतर आउटपुटवर मी त्रिकोणी लहर पाहण्यास सक्षम आहे हे आपण इंटिग्रेटरच्या मदतीने करू शकतो आता इनपुटवर सिग्नल बदलू

तर मुद्दा असा आहे की जेव्हा मी इनपुटवर वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल लागू करतो तेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल मिळू शकतात म्हणून ते इनपुट सिग्नल बदला आणि आउटपुट सिग्नलमध्ये काय बदल आहे ते पहा आता जर तुम्ही भिन्न इनपुट सिग्नल लागू केले आणि तुम्ही ऑसिलोस्कोपमध्ये कोणत्या प्रकारचे आउटपुट पाहू शकता ते पहा तर हाच प्रयोग आम्ही केला आहे आउटपुट व्होल्टेज 2 4 व्होल्ट आहे इनपुट एक स्क्वेअर वेव्ह होती आणि आउटपुट त्रिकोणी लहर होती

आता डिफरेंशिएटर घेतले तर कसे आता आपल्या सर्वांना इंटिग्रेटर आणि डिफरेंशिएटरमधील फरक माहित आहे

जर मी Vin 1 व्होल्ट 5 किलोहर्ट्झवर लावला तर काय होईल मला आउटपुट व्होल्टेज Vo मोजायचे आहे म्हणून पुन्हा आपल्याला सर्किट कनेक्ट करणे आणि आउटपुट व्होल्टेज समजून घेणे आवश्यक आहे इनपुटवर स्क्वेअर वेव्ह लागू केल्यावर Vo चा आकार काय असणार आणि प्रथम डिफरेंशिएटर सर्किट पाहू तर तुम्ही डिफरेंशिएटर सर्किट पाहू शकता येथे आपल्याकडे इनपुटवर कॅपेसिटर आहे आणि आपल्याकडे एक रेझिस्टर आहे जो आपण येथे पाहिला आहे आणि नंतर आपल्याकडे एक फीडबॅक रेझिस्टर आहे

आता आम्ही इनपुटवर सिग्नल लागू करत आहोत त्याआधी आम्हाला ऑपरेशनल अॅम्प्लिफायरवर बायस व्होल्टेज लागू करावे लागेल जे आम्ही डीसी D C पॉवर सप्लायद्वारे लागू करू मग आपल्याला 5 किलोहर्ट्झवर 1V पीक टू पीक इनपुट लागू करावे लागेल ही एक चौरस लहर आहे आता आम्ही डिफरेंशिएटरचे आउटपुट मोजत आहोत

आम्ही डिफरेंशिएटरचे आउटपुट मोजत आहोत जसे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता

जेव्हा आपण इनपुटवर स्क्वेअर वे व्ह लावतो तेव्हा आउटपुटचा परिणाममध्ये स्पाइक उद्भवते तर आउटपुटवर व्होल्टेज पाहू

आम्ही 2 4 व्होल्टचे निरीक्षण करत आहोत आणि लाटेचा आकार स्पाइक आहे आता आपण इनपुट बदलू आम्ही इनपुटवर साइन वेव्ह दिली आहे आणि आउटपुटवर आम्ही कोसाइन वेव्ह पाहण्यास सक्षम आहोत ऑपरेशन अॅम्प्लिफायर समजून घेतल्यावर आम्ही हे ऑपरेशन अॅम्प्लिफायर वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वापरू शकतो आणि आज या विशिष्ट मॉड्यूलसाठी जे आपण पाहिले ते डिफरेंशिएटर आणि इंटिग्रेटर आहे पटकन संक्षेप करण्यासाठी आम्ही इंटिग्रेटर पाहिले इंटिग्रेटरमध्ये Rf जो फीडबॅक रेझिस्टर आहे तो फीडबॅक कॅपेसिटर C ने बदलला आहे परंतु तेथे एक ड्रिफ्ट आहे तर ड्रिफ्ट काढून टाकण्यासाठी आम्ही फीडबॅकमध्ये कॅपेसिटरवर एक रेझिस्टर Rf लावला आणि नंतर आम्ही प्रयोग केले आणि आम्ही वेगवेगळे सिग्नल लागू केले आणि आम्ही इंटिग्रेटरवर आउटपुट पाहिले त्यानंतर आम्ही आमचे डिफरेंशिएटर घेतले डिफरेंशिएटर आणि इंटिग्रेटरमधील फरक काहीही नसून कॅपेसिटरमध्ये आहे आता फीडबॅकऐवजी ते डिफरेंशिएटरच्या इनपुटवर असेल तर या प्रयोगातून आम्हाला जे आढळले ते म्हणजे तुम्ही हा प्रयोग फक्त ब्रेडबोर्ड वापरूनच नाही तर PSpice चा वापर करून देखील करू शकता आणि तुम्ही सिग्नलमधील बदल पाहू शकता की नाही हे शोधू शकता ऑपरेशनल एम्पलीफायरचे अधिक अनुप्रयोग आहेत येणाऱ्या व्याख्यानमध्ये आपण फिल्टर बघू हे ऑपरेशनल अम्प्लिफायरचे एक अद्भुत अनुप्रयोग आहे सिग्नल फिल्टर करण्यासाठी ते कसे वापरले जाऊ शकते ते आपण पाहू फिल्टरची भूमिका काय आहे तेथे कोणत्या प्रकारचे फिल्टर आहेत आणि ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरून फिल्टर कसे लागू केले जाऊ शकतात तर मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये भेटेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या